मागील व्याख्यानात मी तुम्हाला आरोग्य सेवा अन्न खाद्य प्रक्रिया सुविधा व्यवस्थापन इन्व्हेंटरी व्यवस्थापन इत्यादी वेगवेगळ्या विभागामध्ये आयआयओटी लागू करण्याची वेगवेगळी उदाहरणे दिली आहेत मी तुम्हाला केमिकल इंडस्ट्री ऑइल इंडस्ट्री आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्री मधील आयआयओटीच्या वेगवेगळ्या अॅप्लीकेशनची थोडक्यात माहिती देऊ इच्छितो जसे मी तुम्हाला पूर्वी सांगितले आहे की या सर्व वेगवेगळ्या डोमेनमध्ये मूलभूत तंत्रज्ञान कल्पना समान आहेत त्या बदलल्या जाऊ शकत नाहीत आणि त्याबद्दल आपण मागील मॉड्यूल्समध्ये चर्चा केल्या आहेत एकमेव बदलणारी गोष्ट म्हणजे वापरल्या जाणार्या सेन्सरचा प्रकार एखाद्या विशिष्ट उद्योगास असलेल्या विशिष्ट आवश्यकता अनुलंब उद्योग डोमेन विशिष्ट आवश्यकता परंतु अनुप्रयोग स्तरावर आणि डिव्हाइस स्तरावर नेटवर्कमध्ये कमीतकमी संकल्पना समान राहतात तर या व्याख्यानात देखील मी काही नवीन गोष्टींबद्दल बोलणार नाही परंतु मी तेल रसायन आणि औषधनिर्माणशास्त्र या उद्योगांशी संबंधित असलेल्या काही गरजांबद्दल आपल्याला सांगणार आहे हे विशिष्ट सेन्सर आणि त्यांची परस्पर क्रिया या उद्योगास सामोरे जाणाऱ्या समस्येवर लक्ष देण्यास कशी मदत करू शकतात तर या सर्व बाबी आपण सविस्तरपणे पाहूया परंतु असे करण्यापूर्वी मला पुन्हा रिकॅप घेण्यास आवडेल कारण अनुप्रयोगांवरील या विशिष्ट विभागात मी तुम्हाला हा शेवटचा अनुप्रयोग सांगणार आहे मी आपणास येथील काही समस्या आणि इंडस्ट्रीतल्या आयओटी अंमलबजावणींमधून मिळणारे फायदे यांचा रिकॅप करणार आहे दुसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे चला पुन्हा एकदा औद्योगिक आयओटीच्या वैशिष्ट्यांबद्दल चर्चा करू आम्ही यापूर्वी वेगवेगळ्या तपशीलांवर लक्ष दिले आहे परंतु आता मी तुम्हाला तेथील वेगवेगळ्या आवश्यकतांच्या सारांशांबद्दल सांगणार आहे तर आम्हाला माहिती आहे की उद्योग त्यांच्या संबंधित पद्धतीनुसार अनेक काळापासून कार्यरत आहेत आपण तेल उद्योगाबद्दल केमिकल फार्मास्युटिकल किंवा मॅन्युफॅक्चरिंग उद्योगांबद्दल बोलत आहोत अनेक दशकांपासून गोष्टी पारंपारिक पद्धती वापरुन चालू आहेत परंतु आता आम्ही आयओटी किंवा आयआयओटी सोल्यूशन्सच्या वापराबद्दल बोलत आहोत आणि काही गोष्टी सुधारण्यासाठी आम्ही हे करत आहोत आम्हाला कार्यक्षमता सुधारित करायची आहे आम्हाला एकूणच ऑपरेशनच्या खर्चामध्ये प्रभावीपणे सुधारणा करायची आहे दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर आपल्याला काय करायचे आहे तर मूल्य जोडायचे आहे आम्हाला पारंपारिक असलेल्या उत्पादनांमध्ये आणि आधीपासून असलेल्या प्रक्रियांना मूल्य जोडायचे आहे आम्हाला या उत्पादनांमध्ये आणि सेवांमध्ये आयओटी रणनीती आयओटी सोल्युशनएकत्रित करून मूल्य जोडायचे आहे तर आयओटी सोल्यूशन्सच्या एकत्रिकरणातून किंवा एकत्रिकरणाद्वारे मूल्य जोडणे आवश्यक आहे मूलत काय होणार आहे आम्ही कार्यक्षमता सुधारणार आहोत आम्ही विश्वासार्हता सुरक्षा वाढवणार आहोत जास्तीत जास्त नफा जास्तीत जास्त उत्पादन आणि त्याच वेळी आम्ही खर्च कमी करणार आहोत उत्पादनाची किंमत उत्पादन खर्च त्यानुसार वस्तूंची किंमत म्हणूनच उत्पादकता सुधारणे आणि खर्च कमी करणे हे थोडक्यात आहे आपण असे म्हणू शकतो की उद्योग क्षेत्रातील आयओटी सोल्यूशन्सच्या समाकलनाचे हे फायदे आहेत आता आपण तेल आणि वायू उद्योगाच्या दृष्टीने त्यांच्या वैशिष्ट्यांकडे येऊ तर या विशिष्ट तेल आणि वायू उद्योग डोमेनमध्ये जागतिक स्तरावर वेगवेगळे प्रयत्न चालू आहेत बरेच प्रयत्न चालू आहेत या क्षेत्रात बरेच वेगवेगळे उद्योग कार्यरत आहेत आयओटीची विद्यमान प्रक्रिया यंत्रणा इत्यादींचे समाकलन होणार आहे अशा सोल्युशनविषयी ते बोलत आहेत त्याचे फायदे असे आहेत जे मी तुम्हाला सुरूवातीस आधीच सांगितले आहेत या एकत्रिकरणातून तेल आणि गॅस कंपन्या आपल्या विद्यमान मालमत्ता पुरवठा साखळी किंवा ग्राहक संबंध थेट व्यवस्थापित करण्यास सक्षम असतील आणि मुळात ते एकूणच व्यवसायाला मदत करेल व्यवसायाची उत्पादकता सुधारणार आहे ग्राहक संबंध सुधारणार आहेत मालमत्ता व्यवस्थापन सुधारणार आहे खर्चात कपात होणार आहे वगैरे तर एकूणच आयओटी सोल्यूशन्सच्या समाकलनाद्वारे तेल आणि वायू उद्योगात हे घडणार आहे हा संदर्भ मी डेलॉइट साहित्यातून घेतला आहे तर ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला आधीच परिचित आहे आम्ही त्याकडे निरखून पाहिले आहे वेगवेगळ्या मार्गांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे परंतु मूलत मी तुम्हाला पूर्वी सांगितले त्याप्रमाणे सर्व काही समान आहे फक्त बदलणारी गोष्ट म्हणजे उद्योग डोमेनच्या विशिष्ट आवश्यकता परंतु तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून आयओटी उपयोजन दृष्टिकोनातून आणि आयओटी सोल्यूशन पॉइण्टच्या दृष्टिकोनातून गोष्टी मूलत समान असतात परंतु तरीही वेगवेगळ्या डोमेनमधील अंमलबजावणीच्या मुद्द्यांविषयी थोडी कल्पना मिळविण्याकरिता आयओटीच्या समाकलित करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेकडे अद्याप एक नजर असू द्या तर शेवटी आपल्याला काय पाहिजे आम्हाला डेटा हवा आहे आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी डेटा आवश्यक आहे आम्हाला भविष्यात घडणार्या काही गोष्टींचा अंदाज घेण्यासाठी डेटा आवश्यक आहे भविष्यात घडणार्या घटनांना चुकवू शकेल तर हे असे होऊ शकते आम्हाला प्रक्रियेच्या वेगवेगळ्या भागांविषयी डेटा आवश्यक आहे आम्हाला मशीनच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल डेटा आवश्यक आहे आम्हाला काम करणाऱ्या कर्मचार्यांविषयी डेटा आवश्यक आहे तर आपल्याला डेटा हवा आहे भविष्यसूचक विश्लेषण करण्यासाठी आम्हाला डेटा आवश्यक आहे म्हणून आपल्याकडे असलेली विशिष्ट उद्दीष्टे आम्ही कोणत्या विश्लेषकांच्या आधारावर करू इच्छित आहोत तेल आणि वायू उद्योग हे सोल्युशन अंमलात आणत आहे त्यांचे काही विशिष्ट विश्लेषक उद्दीष्ट असेल त्या उद्देशाच्या आधारे वेगवेगळी आयओटी उपकरणे तैनात केली जातील सेन्सर्स अॅक्ट्युएटर्स इत्यादी वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत या प्रक्रियेमध्ये पुरवठा साखळीत आणि अशाच प्रकारे प्रक्रियेमध्ये सामील होणार असलेल्या वेगवेगळ्या मशीनमध्ये प्लांट मध्ये वेगवेगळ्या ठिकाणेही उपलब्ध असतील तर विविध आयओटी उपकरणे तैनात केली जात आहेत या डिव्हाइसद्वारे बराच डेटा तयार होईल हा डेटा विशिष्ट सिम्युलेटेड डेटासह देखील वाढविला जाऊ शकतो वास्तविक डेटा आणि सिम्युलेट केलेला डेटा एकत्र विश्लेषण करण्यासाठी वापरला जाऊ शकतो डेटा एक्सट्रॅक्ट करण्यासाठी आणि प्रक्रिया लोड करण्यासाठी त्यांचे प्राथमिक विश्लेषण केले जाऊ शकते त्यानंतर ईटील प्रक्रिया लागू केल्या जाऊ शकतात त्यानंतर मूलभूत प्रक्रिया केल्यावर डेटा हलविला जाऊ शकतो क्लाउड बेस्ड प्लॅटफॉर्मवर डेटा हलविला जाऊ शकतो जेथे सखोल विश्लेषण केले जाईल हे विश्लेषणात्मक निराकरण विश्लेषक उद्दीष्टांच्या अनुरुप आहेत जे येथे सेट केले गेले होते आणि शेवटी विश्लेषकांच्या निकालांच्या आधारावर आवश्यक क्रिया केल्या जातील उदाहरणार्थ ज्या उपकरणांना भविष्यात देखभाल आवश्यक आहे ती ओळखली जातील तसेच ज्या उपकरणांना त्वरित देखभाल आवश्यक आहे त्यांची ओळख पटविली जाईल डेटाचे विभाजन मशीनरीचे विभाजन यामुळे वेगवेगळ्या निकषांवर आधारित गोष्टी घडणार आहेत म्हणूनच यंत्रणा नियंत्रणापर्यंतचे हे आयओटी उपयोजनाचे संपूर्ण जीवनचक्र आहे तेल व वायू उद्योगात हे कार्यान्वित होणार आहे आणि ही अंमलबजावणी होणार आहे हे आधीपासूनच घडत आहे येथे अगोदरच काही कामे अस्तित्त्वात आहेत तेल आणि वायू उद्योगात या प्रकारच्या निराकरणाच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करणारे उपक्रम आहेत तर विश्लेषणासाठी आपल्याला काय हवे आहे आपल्याला प्रचंड प्रक्रिया करण्याची क्षमता हवी आहे आम्हाला मशीन लर्निंग एआय अल्गोरिदमच्या रूपात पुरेशी बुद्धिमत्ता आवश्यक आहे जी त्या बदल्यात क्लाऊडमध्ये कार्यान्वित होणार आहे तर आपल्याला या सर्वांची गरज आहे म्हणून हे मशीन लर्निंग आणि क्लाउड बेस्ड सर्व्हिसेसमधील तेल आणि वायू उद्योगासाठी आयओटी सोल्यूशन्ससह समाकलित केल्या गेलेल्या या चरण आहेत तर हे आधीच घडत आहे जागतिक स्तरावर या उद्योगांमध्ये विविध यंत्रणा तैनात केल्या आहेत मूलभूतपणे हे असे दिसते की हे आर्किटेक्चरच्या सद्यस्थितीचे परीक्षण करण्यापासून सुरू होते त्यानंतर पुढील चरण म्हणजे विशिष्ट डेटा प्रकार ओळखणे डेटा प्रकारांची समज आणि निर्बंध शोधणे आणि लक्ष्यित आवश्यकतेची ओळख पटविणे आवश्यक आहे मशीन लर्निंग अल्गोरिदम जे लागू होतील क्लाऊड प्लॅटफॉर्म ओळखणे आणि डेटाचे विश्लेषण आणि मूल्यांकन करणे टॉप डाऊन पुनरावलोकन प्रदान करणे आणि संदर्भ मर्यादा आणि निराकरणे स्पष्ट करणे आणि रोडमॅप तयार करणे म्हणूनच या टप्प्याटप्प्याने आम्ही विश्लेषणाच्या निकालांचे योग्य निरीक्षण समजून घेण्यासाठी विशिष्ट व्हिज्युअलायझेशन इंजिन देखील लागू करू शकू तर एकंदरीत आम्हाला ऑपरेशन्स सुधारण्याची इच्छा आहे भावी देखभाल स्थान बुद्धिमत्ता पाइपलाइन मॉनिटरींग उपकरणे देखरेख पाइपलाइनमध्ये समाकलित केलेल्या वेगवेगळ्या सेन्सरचे देखरेख करणे इत्यादी भिन्न वैशिष्ट्ये आहेत वेगवेगळ्या प्रक्रियांमध्ये या उद्योगांमध्ये भाग घेणारी रिअल टाइम मशीन्स त्यांची अंमलबजावणी इ आणि फ्लीट ऑपरेशन्स ही त्यांची सर्व ऑपरेशन्स आयओटी सोल्यूशन्सच्या समाकलनाने एकूणच कामगिरी सुधारली जाऊ शकते आयओटी फक्त मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणेच काम करत नाही तर आयओटी देखील ग्राहकांची निष्ठा वाढविण्यात सक्षम आहे व्यवसाय कनेक्ट करत आहे वेगवेगळे व्यवसाय आणि इतर वेगवेगळे घटक कनेक्ट करीत आहे स्मार्ट अनुप्रयोग ऊर्जा वापर प्रोफाइल आणि यासारखे तर या सर्व गोष्टी सुधारल्या जाऊ शकतात आणि त्या आयओटीला या वेगवेगळ्या उद्योगांमध्ये असलेल्या ग्राहकांना सुलभ आणि उपलब्ध केल्या जाऊ शकतात तर तेल आणि वायू उद्योगात आयओटी वापरण्याचे फायदे आधीच स्पष्टपणे दिसून आले आहेत आपण हे पुनर्प्राप्त करूया आणि त्याचे काय फायदे आहेत याचा सारांश देण्याचा प्रयत्न करूया उत्पादनांच्या कार्यक्षमतेत वाढ खर्चांवर बचत करणे वेळेची बचत करणे मालमत्ता देखभाल सुधारणे उत्पादनाच्या उत्पादनात वाढ करणे कामाची सुरक्षा पुरवठा साखळीचे नियोजन इत्यादी फायद्यांचा समावेश आहे रासायनिक उद्योगात त्याचप्रमाणे आयओटीचा वापर एकंदर प्रक्रिया सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो उत्पादकता खर्च कमी करते तर रासायनिक उद्योगात पुन्हा या वेगवेगळ्या फायद्यांकडे पाहूया आपल्याकडे भविष्यसूचक देखभाल होऊ शकते आमच्याकडे वेगवेगळ्या यंत्रणेचे अट आधारित देखरेख असू शकते जे या उद्योगांमध्ये भाग घेत असलेल्या आणि त्या कार्यान्वित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी असतात रसद सुधारणे देखील शक्य आहे गुणवत्तेत सुधारणा या उद्योगांमधील वेगवेगळ्या उपकरणांच्या व्यवस्थापनात सुधारणा पुरवठा साखळी जोखीम कमी करणे आणि उर्जेचा खर्च कमी करणे हे वेगवेगळे फायदे आहेत जे रासायनिक उद्योगात आयओटी एकत्रिकरणाद्वारे प्राप्त केले जाऊ शकतात वेगवेगळ्या समस्यांकडे लक्ष देण्यासारखे भाकीत देखभाल जे भविष्यात वास्तविक आणि भविष्यात देखील घडणार आहे तर सेकंद नंतर दोन मिनिटांनंतर दोन तासांनंतर घडणार्या गोष्टी तर आगाऊ भाकित करणे म्हणजे भाकित देखभालीची चिंता भाकित देखभाल करण्यामुळे यंत्रातील बिघाड आणि डाउनटाइम कमी करणे हा फायदा होतो आयओटी एकत्रीकरणाद्वारे योग्य भाकित देखभाल करणे आवश्यक आहे कार्यक्षम आयओटी अनालिटिक्स प्रोग्रामद्वारे आमच्याकडे कार्यक्षम आणि प्रभावी देखभाल आणि गुणवत्तेत सुधारणा होणार आहे आणि त्याद्वारे देण्यात येणाऱ्या एकूण सेवा सुधारण्याची आवश्यकता आहे तर स्थिती आधारित देखरेख करणे शक्य होणार आहे आयओटी सोल्यूशन्सच्या समाकलनाद्वारे सतत देखरेख पाणी पोषक कीटकनाशके त्यांचे विश्लेषण याद्वारे गुणवत्तेचा अंदाज बांधणे शक्य होणार आहे विश्लेषक हवामानाचा अंदाज आणि शेतीवर त्यांचे परिणाम आणि आवश्यक सामग्रीची मात्रा समायोजित करणे नफ्याच्या किंमतीसह मॉडेलची किंमत ही सर्व आयओटी सोल्यूशन्सच्या समाकलनाद्वारे अंमलबजावणी होणाऱ्या अट आधारित मॉनिटरींगची ही वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत लॉजिस्टिकमध्ये सुधारणा तोटा रोखण्यासाठी सेन्सरद्वारे किंवा आरएफआयडी टॅगद्वारे मालमत्तेचा मागोवा घेण्याद्वारे उत्पादनाचे स्थान सुनिश्चित करता येते दूषण किंवा हल्ले शोधणे सतर्क सूचना वेअरहाऊस मॉनिटरींग या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या लॉजिस्टिक्स सुधारण्यास मदत करू शकतात उर्जा खर्च कमी करणे उर्जा वापर नियामक नियंत्रण रिअल टाईम डेटाचे विश्लेषण करणे वापरण्याची पद्धत सुधारणे वापरकर्त्यांची वर्तणुकीची पद्धत अकार्यक्षमता अकार्यक्षमतेमध्ये घट ही वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत उर्जा खर्च आणि उर्जा खर्च कमी करण्याच्या विविध गोष्टी चिंताजनक आहेत पुरवठा साखळी जोखीम कमी करणे जेव्हा आवश्यक असते तेव्हा आणि आवश्यक असलेल्या विशिष्ट आवश्यकतांच्या आधारे रासायनिक उत्पादक आवश्यक प्रक्रियेस त्वरित प्रतिसाद देऊ शकतात उपकरणांच्या पुरवठा साखळीत रियल टाइम देखरेखवापरल्या जाणाऱ्या वस्तू कच्चा माल तयार वस्तू तयार वस्तू प्रक्रिया कामगारांचे वातावरण रिअल टाईममधील प्रत्येक गोष्ट संपूर्ण पुरवठा साखळी आणि पुरवठा साखळीतील सहभागींच्या रिअल टाइम निरीक्षण करणे मग ते माणसे असो कामगार इत्यादी किंवा भिन्न यंत्रसामग्री असो पुरवठा साखळीतील प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे रिअल टाइममध्ये त्यांचे परीक्षण करणे शक्य होणार आहे म्हणून मी फार्मास्युटिकल उद्योगात आयओटीबद्दल बोलण्यापूर्वी आपल्याला हे पुरेसे तपशीलवार समजले आहे की नाही ते मला पाहू द्या तर आपण या विशिष्ट गोष्टीकडे पाहण्याचा प्रयत्न करूया आपल्याकडे हे आहे असे समजू या म्हणून आम्हाला तेल आणि रासायनिक उद्योगात आयओटी कार्यान्वयन हवे आहे तर आम्ही मूलत कशाबद्दल बोलत आहोत आम्ही या डोमेनमध्ये वेगवेगळे उद्योग इत्यादींविषयी बोलत आहोत असे म्हणूया की वेगवेगळे सेन्सॉर तैनात करणारे उद्योग वेगवेगळ्या औद्योगिक मजल्यावरील या उद्योगांच्या या भागांमध्ये भिन्न सेन्सर फील्ड उपकरणे इत्यादी तर हे सर्व वेगवेगळे सेन्सॉर तैनात केले जाणार आहेत तर हा डेटा शेवटी काही सर्व्हर किंवा काही क्लाऊड सेवेपर्यंत पोहोचू ज्यामध्ये असे म्हणूया की ज्यामध्ये स्टोरेज प्लस प्रोसेसिंग क्षमता आहे आणि या डेटाचे विश्लेषण केले जाईल आणि व्यवस्थापक यांना उपलब्ध करुन दिले जाईल म्हणून मी उच्च स्तरावरच्या व्यवस्थापकचा उल्लेख करीत आहे तर तो कोणत्याही प्रकारचा व्यवस्थापक असू शकतो ज्या कोणालाही त्या डेटामध्ये प्रवेश करण्याची आवश्यकता आहे हे सर्वांगीणदृष्ट्या हे कसे होणार आहे आणि म्हणूनच केमिकल आणि तेल उद्योगासाठी मी हे वेगवेगळ्या सेन्सरसाठी मी वेगवेगळे स्तर दिले आहेत वापरले जाणारे वेगवेगळे सेन्सर पारंपारिक असू शकतात आपल्या तापमान सेन्सर सारखे सामान्य प्रॉक्सिमिटी सेन्सर सारखे वेगवेगळे इतर सेन्सर प्रेशर सेन्सर कदाचित पाण्याचे गुणवत्ता सेन्सर हे सेन्सर्सचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि काही विशिष्ट केमिकल सेन्सर देखील वापरले जाऊ शकतात तर हे काही जेनेरिक सेन्सर आहेत आणि काही केमिकल सेन्सर वापरले जाऊ शकतात उदाहरणार्थ आपल्याकडे रासायनिक फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर असू शकतात आमच्याकडे इलेक्ट्रोकेमिकल गॅस सेन्सर किंवा इतर प्रकारचे गॅस सेन्सर असू शकतात फ्लोरोसेंट क्लोराईड सेन्सर पीएच सेंसरहा एक सामान्य सेंसर आहे नंतर पोटेन्शिओ मीटर सेंसरpotentiometer sensors तर हे रासायनिक सेन्सर आहेत तसेच गॅस सेन्सर कार्बन मोनोऑक्साइड कार्बन डाय ऑक्साईड मिथेन गॅस सेन्सर सारखे कोणतेही गॅस सेन्सर असू शकतात तेथे काही नॉन गॅस सेन्सर आहेत तर हे वेगवेगळे मी उल्लेख केलेल्या केमिकल डोमेन आणि गॅस डोमेन मधील काही सेन्सर आहेत जर तुम्हाला आठवत असेल जेव्हा आम्ही इंडस्ट्री स्केलमध्ये सेन्सर्सबद्दल बोललो होतो तेव्हा आम्ही गॅस सेल्स सेन्सरच्या विकासाबद्दल देखील बोललो होतो आणि मी आमच्या संस्थेतली एक सुविधा तुम्हाला दाखविली होती जी मुळात गॅस सेन्सर फॅब्रिकेशन आणि गॅस सेन्सर वेगवेगळ्या वायूंच्या एकाग्रतेचे परीक्षण करण्यास कशा प्रकारे मदत करता येईल यासंबंधी आहे तर आपण याबद्दल बोललो आहोत तर गॅस सेन्सर प्रत्यक्षात तेल आणि वायू उद्योग या वेगवेगळ्या उद्योगांमध्ये देखील लागू आहेत म्हणून तेल आणि गॅस उद्योगासाठी ते वापरले जाऊ शकतात ते सामान्यत तेल आणि वायू खरेदी केल्या जाणा या ठिकाणापासून होते किंवा सामान्यत आपल्याला आढळेल की तेल आणि वायू वाहतुकीचे वेगवेगळे मार्ग आहेत तर तेथे वेगवेगळ्या गॅस पाईप्स आहेत मोठ्या व्यासाचे मोठे जाड गॅस पाईप्स ज्यामुळे गॅस एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेण्यास मदत होते हे अगदी सामान्य आहेत म्हणून विशेषत मोठ्या तेल उद्योगामागे मोठ्या गॅस कंपन्या आहेत ते गॅस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी गॅस पाईप तैनात करतात तर या गॅस लाईन्सच्या वितरण समस्यांमधील सामान्य समस्या म्हणजे गळती तर गॅस गळती पाइपलाइन गळती किंवा अगदी तेल गळतीदेखील या वितरणा वेळी कोणत्याही ठिकाणांमध्ये होऊ शकते आणि म्हणूनच गळती शोधणे गळती निरीक्षण करणे देखील खूप महत्वाचे आहे तर मुळात गॅस पाईप मॉनिटरिंगसाठी योग्य सेन्सरची उपाययोजना असणे ही एक अतिशय प्रख्यात समस्या आहे आणि हे उत्पादन प्रसारण पिढी आणि बरेच काही सुधारित करण्यासाठी आय ओ टी चा अनुप्रयोग आहे तर तेल व वायू उद्योगातील वेगवेगळ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी यांसारख्या वेगवेगळ्या सेन्सरचा वापर केला जाऊ शकतो याचे हे एक उदाहरण आहे तर आता आपण फार्मास्युटिकल उद्योगातील आयओटीबद्दल थोडक्यात माहिती घेऊया हेदेखील अगदी ह्या सारखेच आहे तर गोष्ट अशी आहे की फार्मास्युटिकल उद्योगात आपल्याकडे निरनिराळे प्लांट आहेत ज्यात वेगवेगळी औषधे तयार केली जातात ही औषधे औषधांसाठी देखील वापरली जातात वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या प्राण्यांवर आणि त्यांच्यावरील औषधांचे निरीक्षण करण्यासाठी देखील आयओटी मदत करू शकते तर आयओटी वेगवेगळ्या औषधांच्या निर्मिती प्रक्रियेसाठी या चाचण्या करण्यात आणि कार्यक्षम पद्धतीने त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास मदत करू शकते उदाहरणार्थ लसीचे उत्पादन ते वेगवेगळ्या चरणांमध्ये जाते आणि शेवटी वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या झाल्यास काही विशिष्ट चाचण्या केल्या जातात तर या औषधी कंपन्याही औषधे वेगवेगळ्या उपकरणांद्वारे घेतली जातात ही औषधे वेगवेगळ्या टप्प्यात वापरली जातात आणि वेगवेगळ्या टप्प्यात बनविली जातात आणि शेवटी वेगवेगळ्या विषयांतून प्रयत्न केले जातात आणि मग ही औषधे बाजारात सोडण्यापूर्वीच दिली जातात तर संपूर्ण उत्पादन प्रक्रियेसाठी या संपूर्ण उत्पादन प्रक्रियेत पुरवठा साखळी औषधांच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्यासाठी प्रक्रिया सुधारण्यासाठीया दरम्यानच्या चरणांच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्यासाठी सेन्सर आणि आयओटी सोल्यूशन्स तैनात केले जाऊ शकतात तर सर्व काही अधिक कार्यक्षम आणि अचूक पद्धतीने केले जाऊ शकते म्हणून आयओटी सेन्सर उत्पादन क्षेत्रात तैनात केले जाऊ शकतात या औषध उद्योगातील उत्पादन विभागांकडून वास्तविक डेटा देखरेख करण्यात मदत करू शकतात या भागांवर दूरस्थपणे नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात यंत्रसामग्री इत्यादींचा उपयोग सुधारू शकतो उत्पादन खर्च आणि वेस्ट कमी करण्यात मदत करू शकतात तर फार्मास्युटिकल उद्योगांमध्ये आयओटी सेन्सरचे हे काही उपयोग आहेत तर फार्मास्युटिकल उद्योगातील आयओटी अनुप्रयोगांमध्ये औषधांची तपासणी आणि केवळ अंतिम औषधेच नाही तर मध्यवर्ती औषधांचा समावेश आहे ज्याद्वारे या कच्च्या मालाचे अंतिम औषधांमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रक्रिया केली जाते म्हणूनच संपूर्ण कच्च्या मालापासून अंतिम औषधांपर्यंत गुणवत्ता प्रमाण इत्यादींचे परीक्षण करून रासायनिक भागाच्या एका भागाचे दुसर्या भागात रूपांतर करण्यासाठी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या रासायनिक प्रतिक्रियांचे परीक्षण केले जाते तर या सर्व प्रक्रियेमध्ये आयओटी सोल्यूशन्स तैनात केल्या जाऊ शकतात आयओटी सोल्यूशन्स देखील लागू केल्या जाऊ शकतात औषध प्रतिकूल प्रतिक्रिया फार्मास्युटिकल एक्सपेरिमेंट चे प्रभाव एलर्जी शोधणे आणि इतर गुंतागुंत शोधण्यासाठी यासाठी आयओटी सोल्युशन चा वापर केला जाऊ शकतो तर या सर्व औषधाच्या प्रतिक्रिया आणि एलर्जी इत्यादींचे निरीक्षण करणे औषधी उद्योगात या सर्व गोष्टी शोधून काढणे वेगवेगळ्या योग्य सेन्सरच्या मदतीने हे केले जात आहे तर रीअल टाइम देखरेखीद्वारे गुणवत्ता नियंत्रण सुधारित उत्पादन सुधारित देखरेख नियंत्रित करणे वितरण यासाठी वेगवेगळ्या निराकरणाची सुरक्षित आणि औषध वितरण उपाययोजना हवी फार्मास्युटिकल उद्योगात या वेगवेगळ्या आवश्यकता आहेत रसद सुधारणे औषध वस्तूंच्या हालचालीचा मागोवा घेणे गोदाम सुधारणे मार्ग सुधारणे मशीन व उपकरणांची देखभाल करणे औषधे व लसींच्या मशीनची तपासणी करणे हे देखील फार्मास्युटिकल उद्योगात आयओटीच्या समाकलिततेसह सुधारित आहे मी व्याख्यान संपण्यापूर्वी मी फार्मास्युटिकल उद्योगात वापरणार असलेल्या या विविध प्रकारच्या सेन्सर्सची यादी करू इच्छित आहे तर फार्मास्युटिकल उद्योगासाठीसुद्धा सर्वप्रथम आपण असे म्हणू की फार्मास्युटिकल उद्योग काही औषधे बनवतो तर येथे वेगवेगळा कच्चामाल असेल तर कच्चा माल वापरला जाणार आहे हा कच्चा माल विशिष्ट उत्पादन प्रक्रियेद्वारे घेतला जाईल आणि शेवटी अंतिम उत्पादने पुरविली जातील तर हे ट्रक व इतर लॉजिस्टिक माध्यमांद्वारे वितरीत केले जातील तर या कच्च्या मालावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रियांचा समावेश आहे या कच्च्या मालावर वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया केलेले केल्या जातील या कच्च्या मालावर विशिष्ट दाबांच्या स्थितीत तपमानाच्या स्थितीत विशिष्ट आर्द्रतेच्या स्थितीत आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या दबावाखाली आणले जाईल वेगवेगळ्या एजंट्सअभिकर्मकांसह विशिष्ट तापमान आर्द्रता प्रकाश स्थितीत वेगवेगळ्या प्रतिक्रिया सादर करणे तर या सर्व गोष्टी होणार आहेत तर कोणते सेन्सर वापरले जातील विशिष्ट सेन्सर जसे तापमान सेन्सर कारण आपल्याला विशिष्ट प्रकाश स्थितीत विशिष्ट तापमान सेटिंग्स अंतर्गत एखादी विशिष्ट प्रतिक्रिया किंवा कदाचित एखादे टायटेशन आयोजित करणे आवश्यक आहे एका विशिष्ट दाब स्थितीत प्रकाश सेन्सर तापमान सेन्सर प्रेशर सेन्सर यांच्या प्रतिक्रियां व्हायला हव्यात तर दबाव सेन्सर यांसारखेच इतर सेन्सर्स देखील आहेत जे औषधी उद्योगात वापरले जातील तर मी यापैकी काही सेन्सर्सची नावे लिहितो तापमान सेन्सर लाईट सेन्सर नंतर आपल्याकडे प्रेशर सेन्सर आहेत कदाचित आर्द्रता सेन्सर असेल आणि कदाचित आपल्याकडे काही प्रकारचे रासायनिक प्रतिक्रिया असल्यास पीएच पातळी शोधण्यासाठी हे वेगवेगळे रासायनिक सेन्सर आहेत तरअल्कधर्मी किंवा विविध उत्पादनांची आंबटपणा किंवा रासायनिक अभिक्रियामधील उप उत्पादनेपरिवर्तन प्रक्रिया शोधण्यासाठी आपल्याकडे पीएच सेन्सर असू शकतात यापैकी काही वेगवेगळे सेन्सर वापरले जाऊ शकतात तर शेवटी आपण आता हे व्याख्यान संपुष्टात आणणार आहोत आणि नेहमीप्रमाणेच हे वेगवेगळे संदर्भ आहेत मी तुम्हाला हे वेगवेगळे संदर्भ पाहण्यासाठी प्रोत्साहित करेन असे बरेच व्हिडिओ आहेत जे आपण या वेगळ्या उद्योगात आयओटीच्या अनुप्रयोगांची चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी देखील वापरू शकता तसेच तेल उद्योग गॅस उद्योग औषध उद्योगात बरेच वेगवेगळे व्हिडिओ आहेत आपण वेगवेगळ्या खुल्या माध्यमांमध्ये जसे की युट्युब इत्यादींद्वारे बरेच व्हिडिओ पाहू शकता तर हे संदर्भ आहेत आपण आता शेवटी पोहोचलो आहोत